आपण इक्विवैलेन्ट सर्किटने सुरूवात करू सुरवातीला आपण ट्रान्सफॉर्मर चा इक्विवैलेन्ट सर्किट ट्रान्सफॉर्मर आठवूया आपण ज्या दुसऱ्या गोष्टी करण्याची योजना आखत आहोत ती म्हणजे गळती कमी करण्याच्या पद्धती तर आपण ज्या तिसऱ्या गोष्टीकडे पाहणार आहोत ती म्हणजे ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट चाचणी द्वारे ट्रान्सफॉर्मर चे इक्विवैलेन्ट सर्किट पॅरामीटर्स निश्चित करुन आपण लोड चाचणी देखील पाहूया आपण आता वास्तविक व्होल्टेज नियमन आणि कार्यक्षमता फेजर आकृत्यासह देखील पाहू या कारण व्होल्टेज नियमनाच्या गणनासाठी काही फेजर आकृत्या आवश्यक असतात कार्यक्षमतेसाठी नव्हे तर निश्चितपणे व्होल्टेज नियमनासाठी आपल्याला त्याची आवश्यकता असेल जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर चे इक्विवैलेन्ट सर्किट काढतो तेव्हा आपण प्रथम प्राथमिक वायंडिंगच्या प्रतिकाराचा विचार करू त्यानंतर प्राथमिक वायंडिंगच्या गळती प्रतिक्रियेचा सुद्धा विचार करू गळतीची प्रतिक्रिया मूलत चुंबकीय क्षेत्र रेषांच्या काही भागामुळे होते म्हणून आपल्याकडे चुंबकीय क्षेत्रातील काही भाग आहेत जे केवळ प्राथमिक वायंडिंगशी जोडले आहेत ज्याला आपण प्राथमिक गळती म्हणतो आणि आपल्या कडे चुंबकीय क्षेत्रातील काही भाग आहेत जे केवळ फील्ड दुय्यम वायंडिंग ला जोडले आहे ज्यास आपण दुय्यम गळती म्हणतो म्हणून आपण असेही म्हटले आहे की कोर हा उत्कृष्ट नाही त्यामुळे आपल्याकडे प्रतिकारांचा कोर लॉस घटक असतो हा एक काल्पनिक प्रतिकार आहे खरंतर हा कोर प्रतिकार नाही तर हे मूलत एक समतुल्य प्रतिकार आहे जे हिस्टरेसिस लॉस आणि एडी करंट लॉसच्या Eddy current losses स्वरूपात होत असणारे किती लॉस आहे यावर आधारित आपण अंदाज करू शकतोआणि सामान्यत हे कोर लॉस कमी होते कारण जर आपण नो लोडकरंट च्या दोन भागा कडे पाहिले तर ज्याला आपण Ic म्हणतो ज्याला करंटच्या कोर लॉस च्या घटकाशी संबंधित आहे आणि अजून एक ज्याला आपण प्रत्यक्षात पाहतो हे Xm म्हणून घ्या जे Im शी संबंधित आहे मी याला Im म्हणून संबोधू शकते एकत्रितपणे ते I0 तयार करते जे प्रत्यक्षात नो लोड करंट आहे आणि हे मी बघितलं तर यात खूपच बॅड पॉवर फॅक्टर असेल कारण मॅग्नेटिझिंग करंट कोर लॉस घटका वर वरचढपणा गाजवेल चुंबकीय करंट वर्तमानात प्रतिक्रियात्मक असतो आणि विद्युत्प्रवाहातील कोर लॉस घटक वास्तविक असतो आणि विद्युत्कोर लॉस घटक कमी असतो कारण नो लोड अवस्थेत ट्रान्सफॉर्मर साठी उर्जा घटक फारच वाईट ठरतात मग आपण बघितलं की दुय्यम बाजूला आपल्याकडे R2 आहे जो प्रत्यक्षात दुय्यम वायंडिंग चा स्वतःचा प्रतिकार आहे परंतु आपल्याला तो प्राथमिक बाजूकडे हस्तांतरित करायचा आहे म्हणून आपण त्यास R2 असे म्हणतो जेथे मीलिहू शकते जेथे R2 दुय्यम वळण चा मूळचा प्रतिकार होणार आहे परंतु मला हे प्राथमिक बाजूंकडून पहायचे आहे तर मीने गुणाकार करीत आहे तर आता मी हस्तांतरित केल्यामुळे मी त्यास निश्चित पणे एकत्र जोडू शकते म्हणूनच आपण हे एकत्र जोडत नव्हते परंतु आता ते विद्युत दृष्ट्या कनेक्ट झाले आहेत आता कोणतीही अडचण नाही आणि मग माझ्याकडेआहे जी दुय्यम वळणच्या गळतीची प्रतिक्रिया आहे जी पुन्हा प्राथमिक बाजूने वळणच्या प्रमाणात हस्तांतरित केली जाते आता शेवटी मी एक लोड एक भार घेणार आहे जर मी तेथे कनेक्ट केले तर मी त्याला ZL म्हणून म्हटले आहे आता मी त्यास ZL संबोधित करणार आहे कारण मी ते पुन्हा प्राथमिक बाजुला हस्तांतरित करीत आहे इथे ही तुम्हाला फेजर आकृत्या बद्दल थोडीशी अनुभूती देण्याचा प्रयत्न करते कारण आपण नक्कीच पुन्हा फेजर आकृती अधिक विस्तृतपणे रेखाटणार आहोत परंतु मी फेजर आकृत्या बद्दल अनुभूती देण्याचा प्रयत्न करते तर असे म्हणूया की हा माझा व्होल्टेज आहे जो मी ट्रान्सफॉर्मर साठी अर्ज करीत आहे तर मी ट्रान्सफॉर्मरच्या प्राथमिक बाजूस व्होल्टेज वापरत आहे आता मी व्होल्टेज अक्षांसह Ic काढू शकते अगदी स्पष्ट पणे मी मोजण्यासाठी काहीही रेखाटत करणार नाही कारण प्रवाह आणि व्होल्टेजची तुलना वेगळ्या प्रकारे केली जाऊ शकते ते सफरचंद आणि संत्रासारखे आहेत मी त्यांची तुलना करू शकत नाही परंतु जेव्हा मी लोडचा करंट काढते तेव्हा मला ते रेखाटणे फार कठीण आहे नो लोड करंट 100 वा 150 म्हणून असतो म्हणून मी हे अंदाजे रेखाटत आहे तर हे मोजणे नव्हे तर हा Ic आता आपल्याकडे कदाचित या सारखे काही Im असणार आहे तर मॅगनटायझिंग करंट काहीसे असे आहे आता जेव्हा मी Ic आणि Im एकत्र जोडते तेव्हा मी त्यांना जोडते हे नो लोड करंट म्हणून ओळखले जातात मी याला Io असे म्हणते हा नो लोडकरंटआहे प्रोफेसर होय प्राथमिक बाजूने हे V1आहे मी येथे V1 लागू करत आहे प्रोफेसर तुम्ही बरोबर आहात Ic ही V1 बरोबर इन फेज मध्ये येऊ शकत नाही यात काही शंका नाही कारण R1 आणि X1 मध्ये आपल्याकडे काही ड्रॉप आहे R1 आपण काही व्हॅल्यूज पाहण्याचा प्रयत्न करू जर मी 2 2 kVA 220 व्होल्ट बाय ११० वोल्ट च्या ट्रान्सफॉर्मर बद्दल बोलत आहे तर मी तुम्हाला सांगितले की प्राइमरी करंट रेट केलेले करंट 10 Aआहे जे मी नोलोडकरंट म्हणून प्राप्त करणार आहे ते फक्त 0 2 किंवा 0 3 Aआहे आणि हे प्रतिकार आणि प्रतिक्रिया मी ट्रान्सफॉर्मर मध्ये पाहिल्यास रिऍक्टन्स गळती रिऍक्टन्स खरोखरच लहान असेल मी यापुढे अतिशयोक्ती करू शकत नाही कारण माझ्याकडे एअर गॅपनाही फिरणार्या यंत्रामध्ये माझ्याकडे हवेचे अंतर आहे त्यामुळे स्पष्टपणे हवेच्या अंतराळ जागेत फ्लक्स मोठ्या प्रमाणात वाहून जाण्याची शक्यता आहे परंतु येथे हवेचे अंतर नाही कारण हवेची अंतर फारच कमी आहे गळती फारच लहान असेल तर ट्रान्सफॉर्मरची गळती रियाकटन्स सामान्यत व्होल्टेज ड्रॉपच्या दृष्टीने पाहिली तर व्होल्टेज ड्रॉप फक्त 2 टक्के किंवा 3 टक्के असेल त्यापेक्षा जास्त काही नाही संपूर्णपणे एकत्र ठेवले तर R1 आणिX1 मधील व्होल्टेज ड्रॉप तसेच R2 आणि X2 एकत्र ठेवले तर संपूर्ण लोड चालूस्थितीत केवळ 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल 10A जेव्हा ते 2 2 KVA ट्रान्सफॉर्मर साठी वाहते 220 व्होल्ट पैकी जर मी R1 j X1 x10 A मध्ये होत असलेल्या ड्रॉपचे प्रमाण किती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मला फक्त एक ड्रॉप मिळेल सुमारे 11 व्होल्ट 10 व्होल्ट किंवा 9 व्होल्ट किंवा ते इतके कमी होईल पूर्ण लोड करंट वाहताना देखील अशीच परिस्थिती आहे तर जर कमी करंट वाहत असेल तर जो करंटच्या 2 टक्के आहे लोड नसण्याच्या स्थितीत ड्रॉप खरोखरच लहान आहे तर मी R1 आणि X1ओलांडून त्याकडे दुर्लक्ष करू शकते मी असे म्हणू शकते की V1 आणि E1 जर मी यास E1 कॅपिटल E1 म्हटले तर मीयाला नो लोड स्थिती म्हणू शकते म्हणूनच Ic आणि V1 दरम्यान अस्तित्वात असलेल्या फेज शिफ्ट मध्ये जे काही आहे त्या संदर्भात मी कमी काळजी घेऊ शकत नाही तर मी ते दोघेही फेजमद्धे घेत आहे आता हे माझ्याकडे नो लोड करंटआहे मला हे नो लोड करंट म्हणून मिळाले समजा मी आता लोड कनेक्ट केले आहे जेव्हा मी लोड कनेक्ट करते तेव्हा माझ्या कडे निश्चित पणे दुय्यम करंट असतो तर दुय्यम करंटला मी शक्यतोकॉल करते त्यास I2 म्हणून संबोधित करू नये कारण मी ते प्राथमिक बाजूस हस्तांतरित केले आहे म्हणून मी या पुढे त्यास I2 म्हणून संबोधित करू शकत नाही मलाअसे म्हटले पाहिजे तर माझ्या कडे काही असेल आणि मी कोणत्या प्रकारचे लोड कनेक्ट केले आहे यावरफेज एंगल अवलंबून आहे जर मी अत्यंत प्रेरक लोड कनेक्ट केले असेल तर माझ्याकडे असलेला कदाचित त्या प्रकरणात V1 किंवा E1 च्या मागे खूपच मोठे कोनातून मागे पडतील जर मी युनिटी पॉवर फॅक्टर लोड ला जोडत असेल तर करंट Ic बरोबरच असेल जर मी असे मानले की मी कदाचित काही काळातील पॉवर फॅक्टर लोडशी जोडत आहे तर मी जे काही दाखविले त्या पेक्षा जास्त काळ ते दर्शवू नये कारण नो लोड करंटच्या तुलनेत लोड करंट खूप जास्त असेल नो लोड करंट केवळ 5 पेक्षा कमी आहे नंतर मीया विशिष्ट करंट लांबीच्या जवळपास 20 वेळा किंवा 25 वेळा माझे नो लोडकरंट जे काही दर्शवू शकत नाही ते दर्शविणे आवश्यक आहे म्हणूनच मी असे समजत आहे कीआपण लोकांना मुळात बंधने समजतात कारण मी हे लोडकरंट म्हणून दर्शविले आहे तर हे प्रत्यक्षात माझे लोड विद्युत प्रवाह असेल हा लोड करंट आहे जर माझ्याकडे येथे लोड करंट असेल तर मी हे करंट जोडू शकते जे प्रत्यक्षात माझे Io आहे आणि हेआहे हे जोडलेले दोन I1 होईल तर मी असे म्हणेल की I1 वेक्टोरली बरोबरआहे आणि Io प्रत्यक्षात Im च्या बरोबरीने आहे असाच तो असावा कारण तो मागे पडला आहे म्हणून मला असे म्हणायला हवे की एकूण नो लोड करंट आहे आणि नो लोड करंटला जोडले गेले आहे जे हे मला एकूण प्राथमिक करंट देईल तर आता मी शेवटी एकूणच करंट ड्रॉ करण्यास सक्षम असेल म्हणून मी प्रत्यक्षात Io ड्रॉ केले पाहिजे जे मी कदाचित असेच दर्शविले आहे मला आशा आहे की मी ते योग्य कोनात दर्शवित आहे तर हे Io असे आहे म्हणून आता या दोघांनीही एकत्र जोडले आहे माझ्याकडे हे I1 सारखे आहे ही एकूणच I1 आहे म्हणून मी पॉवर फॅक्टर काढल्यास जर प्रत्यक्षात लोड करंट पॉवर फॅक्टर बद्दल बोलल्या समीते V1 आणि मधील अँगल घेतलेले आहे आणि हे अचूक नाही मी ते V2 डॅश आणि I2 म्हणून घेतले पाहिजे मला म्हणजे काय ते पहावे लागेल येथे जे उपलब्ध आहेतेयेथे आहे मला आशा आहे की आपण समजले असेल हेअसावे म्हणून माझ्या कडे कित्येक ड्रॉप आहेत प्रथम मीअर्ज करीत आहे की मला E1 मिळेल तर हा E1 आता दुय्यम बाजूवर जाईल ज्याला मी E2 म्हणू शकतो तर मी वळणाचे प्रमाण विचारात घेत नाही परंतु जर मी वळणाचे प्रमाण खात्यात घेतो तर E1 आणिसमान आहेत तेथे एक आणि समान आहेत कारण ते वळणाच्या गुणोत्तरांचे अनुसरण करीत आहेत या R2 आणि मध्ये सोडल्या नंतरआता लोड वर जाईल तर मीम्हणते तर मी असे म्हणण्यास सक्षम आहे की V1 वजा I1 प्लस ऐवजी I1R1 j X1 हे E1 असेल जेदेखील बरोबर आहे परंतु मीदेखील लिहितो तर तेथे स्पष्ट पणे दोन ड्रॉप आहेत व्होल्टेज ड्रॉप आम्ही मुख्यत मालिकेच्या भागाचा विचार करीत आहोत कारण तेथेच व्होल्टेज ड्रॉप झालाआहे म्हणून मी पॉवर फॅक्टर काढल्यास जवळजवळ आम्ही म्हणू शकतो की कदाचित हा लोड चा पॉवर फॅक्टर आहे परंतु हे जवळपास आहे कारण मी V1 आणिच्या दरम्यान थेट कोन घेतला आहे खरंतर मी आणि घ्यायला हवे होते आणि परंतु बचत कमी आहे कारण या दोन ड्रॉप्स एकमेकांच्या फेज मद्धे आहेत नक्कीच तिथे फेज अँगल आहे तर मग आपण कदाचित याचा हिशेब देण्याचा प्रयत्न करू या म्हणून जर मी कदाचित येथे कुठे तरी मलासोडले असेल तर मी फक्त अनैच्छिक रित्यासोडणार आहे हे खरोखर अगदी बरोबर नाही कदाचित ही लांबीइतकी नसावी ठीक आहे हे सर्व काही मिटवेल किंवा ते कधी ही मिटणार नाही तर हे असे आहे मला काय जोडायचे आहे सर्वप्रथमचा गुणाकार प्रोफेसर अगदी नो लोड हे ओपन सर्किट आहे नो लोड आणि ओपन सर्किट एकमेकांचे समानार्थी आहेत ते एकमेकांशी समानार्थी आहेत तर ते मला सर्वप्रथमजोडायचे आहे मला प्रथम हेकरावे लागेल नंतर मला जोडावे लागेल जर मी त्या दोघांना जोडले तर मला V1 मिळेल असे करण्या ऐवजी असे समजू जरी मी हे सर्व पूर्ण पणे लिहिले आहे परंतु मी म्हणू शकते की I1च्या जवळपास समान आहे असं लिहिण्यात काहीही इजा नाही कारण नो लोड करंट खरोखरच लहानआहे तर अंदाजे म्हणून मीला काय करणार आहे मी सर्वप्रथमथेट जोडणार आहे तर हेअसे आहे म्हणून मी हे Req द्वारे कदाचित गुणाकार म्हणून लिहू शकते जेथे तर मी मूलत त्याच प्रमाणे घेणार आहे ट्रान्सफॉर्मर ची संपूर्ण मालिका प्रतिकार आणि ट्रान्सफॉर्मर ची संपूर्ण मालिका प्रतिक्रिया घेऊ शकते तर मी करत आहे मी रेझिस्टन्स मधील सर्व ड्रॉप रेसिस्टेंसेस जोडत आहे प्रथम दोन तर मी R1 मध्ये ड्रॉप घेईन मध्ये ड्रॉप घेईन की मी रेझिस्टन्स ने गुणाकार करणार आहे आणि सर्व करंट रेसीस्टंस ला गुणाकार केल्या नंतर करंटसह इन फेज मध्ये असेल तर मी हे फेजमद्धे घेतले आहे हे 2 फेज मध्ये आहेत आणि या क्षणी मला प्रत्यक्ष लंब काढायचा आहे म्हणून मला हे असेच घ्यावे लागेल जर मी लंब काढले तर ते लंब हे दर्शविते की रेझिस्टन्स ड्रॉप आणि इंडक्टन्स ड्रॉप एकमेकांच्या उजव्या कोनात असेल मला आशा आहे की आपण समजले असेल करंट आणि प्रतिरोध ड्रॉप एकमेकांशी फेज मद्धे असेल आणि करंट आणि प्रेरक ड्रॉप एकमेकांना लंबवत असतील म्हणून एकदा मीहे लिहीले की मग मला हे वाढवायचे आहे आणि नंतर हे V1 म्हणजेच संपूर्ण लाल रेषा V1 आहे मूळ निळी रेषा नाही ही संपूर्ण लाल रेषा V1 आहे तर मी फेजर डायग्राम स्वतंत्रपणे R1 आणि ड्रॉप आणि X1 आणि ड्रॉप दर्शवितो त्या ऐवजी मी त्या दोघांना एकत्र ठेवले आहे जेणे करून मी एकूण टर्मिनल व्होल्टेज कडे पाहिले आहे जे प्राथमिक बाजूने व्होल्टेज आहे तर मी घेतलेला ट्रान्सफॉर्मर मध्ये लागणारा एकूण ड्रॉप आहे तर मला फेजर आकृती चरण दर चरण आठवते कारण मी येथे आणि तेथे थोडेसे बदल केले आहेत सर्वप्रथम आम्ही व्होल्टेज काढला जो लागू व्होल्टेज V1 आहे तेथून आम्ही प्रथम नो लोड करंट ड्रॉ केले तर नो लोडकरंट मध्ये दोन घटक आहेत एक करंट चा कोर लॉस घटक आहे जो व्होल्टेजच्या फेजमद्धे आहे दुसरा एक चुंबकीय करंट आहे जो 900 वरआहे जरी मी काढलेल्या आकृतीमध्ये हे 900 दिसले परंतु ते अगदी 900 वर असले पाहिजे जेव्हा आपण हे दोन जोडतो तेव्हा आपल्याला नो लोडकरंट मिळतो तर एक नो लोड करंट आहे जिथे आम्ही दोघेही Im आणि Ic जोडत आहोत तर Io नो लोड करंट आहे एकदा मला Io मिळालं की माझं नो लोड फेजरडायग्राम जवळजवळ पूर्ण झाले आहे यानंतर मला लोड समाविष्ट करावा लागेल किंवा लोड विचारात घ्यावा लागेल त्याचा लोड करंट वाहणारा आहे वास्तविक लोडकरंट I2 आहे मी हे वळणाच्या प्रमाणा नुसार प्राथमिक बाजूस घेतले आहे आणि मी त्याससंबोधित आहे आता आणि एकत्र जोडल्यास मला I1 मिळेल तर मी R2 आणि वरून ड्रॉप घेतानाच मी विचार केला पाहिजे आणि फक्त मी R1 व X1 ड्रॉप घेताना I1 घेतला असावा ज्यात नो लोड करंट देखील समाविष्ट असेलपरंतु नो लोड करंट पूर्ण लोडच्या 5 टक्क्यां पेक्षा कमी आहे तर मी याकडे दुर्लक्ष केले तर असे आहे म्हणून मी अंदाजे I1घेत आहे तर आता मी जे करत आहे ते I1 आहे किंवामी विचारात घेत आहे आणि मी R1 X1सारख्या मालिकेच्या पॅरामीटर्स मध्ये घेत असलेले सर्व ड्रॉप घेते तर R1 मी Req म्हणून संबोधित आहे आणि त्या Req मधील ड्रॉप करंटसह फेजमद्धे येईल तर माझ्याकडे करंटचे जे काही आहे ते मी Reqच्या समांतरच घेऊ शकतो आणि नंतर त्यास लंब Xeq ड्रॉप होईल तर मी Xeq घेतला आहे जेव्हा मी हे दोन समाविष्ट करते मी येथे Zeq नावाचा एक वेक्टर ड्रॉप करू शकतो जर मी त्यास असे म्हटले तर तर मी येथे एक वेक्टर काढू शकते जो मला Zeq म्हणून दाखवेल जर मला वाटत असेल तर मी ते दाखवू शकते आता तसेच ट्रान्सफॉर्मर मध्ये येणार्या अडचणींमध्ये अधिक जे काही ड्रॉप आहे ट्रान्सफॉर्मरमध्ये मालिकामध्ये अडथळे आहेत हे दोघे एकत्र जोडले गेल्यामुळे V1 ची वाढ होते तर हेच माझे V1आहे म्हणूनच जर आपण त्यास ट्रान्सफॉर्मर मध्ये पाहिले तर V1 आणिदरम्यान फेज अँगल खरोखरच लहान असेल सामान्यत म्हणूनच V1 आणि त्याच टप्प्यात आहेत असे गृहीत धरून फेजर आकृती सुरू करणे कधी कधी ठीक आहे आणि आपण फेजर डायग्राम काढण्यास प्रारंभ करता आणि जेव्हा आपल्याला अधिक पॅरामीटर्स मिळतात तेव्हा आपण लहान लहान दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करते तेच आम्ही करतो ट्रान्सफॉर्मरचे फेजरआकृती विद्यार्थी मॅम I2 आणि त्याचे समकक्ष इंडक्टिव असू नये प्रोफेसर हे पूर्ण पणे प्रेरक असू शकत नाही ते प्रतिकार अधिक प्रेरक असेल परंतु ते प्रतिक्रियात्मक असेल होय प्रोफेसर हे 900 वर नाही नाही कृपया हे लक्षात ठेवा की हे व्होल्टेज आहे तर हे करंट आहे I1 किंवा हे विद्युत्प्रवाह आहेत विद्युत प्रवाह वोल्टेज च्या मागे पडले पाहिजे जे घडत आहे त्यांना वैयक्तिकरित्या पहा हे असे आहे कीमी कदाचित हा भाग येथे थोडा विस्तारित करेल हे माझे I2 आहे मीR2 च्या रूपात जे काढले ते सांगते मी असे काढते X2असे आहे तर हेR आहे हे X आहे अर्थातच समतुल्य आहे आता जेव्हा मी हे बघते तेव्हा हेZ बरोबर आहे आता हे आणि करंट तील फेजअँगल बघा आपण आता परत आलात करंट लॅग करत आहे मी आशा करते की मी स्वतला स्पष्ट केले आहे प्रोफेसर शेवटी आपण व्होल्टेज ड्रॉप काढला तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत आपण सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले नाही म्हणूनच आपण अगदी स्पष्टपणे Ic लिहिले Im त्यातील काही नो लोडकरंट आहे त्यानंतर त्या नो लोडला जोडले जाते आणि आपण ते म्हणाले की ते I1 होते परंतु शेवटी जेव्हा मी ड्रॉप लिहित होते तेव्हा मी I1R1 I1X1I2 R2 I2X2 लिहू शकते या सर्व गोष्टी एकत्र जोडल्या गेल्या वर मला ते एकूण व्होल्टेज ड्रॉप देईल परंतु हे प्रत्यक्षात केस विभाजन आहे आपल्याला खरोखर केस स्प्लिटिंगची फारशी गरज नाही तर व्होल्टेज नियमन आणि कार्यक्षमता गणना पर्यंत ट्रान्सफॉर्मरच्या पॅरामीटरच्या अंदाजा पासून अगदी कमीत कमी एक समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया तर आपल्याला कोणत्या प्रकारची मूल्ये मिळत आहेतयाची जाणीव होईल जरआपण त्या कडे दुर्लक्ष केले तर स्वर्ग खाली पडत नाहीतर त्याचा असा अर्थ आहे म्हणून अभियांत्रिकी अंदाज नेहमीच केले जातात जेणे करून शेवटी आपण प्रायोगिक मूल्ये म्हणून जे प्राप्त करता ते काही वास्तविक गणना केलेल्या मूल्यांशी सुसंगत असते तर आपण म्हणता की आपल्या गृहितक ठीक आहेत तर गणितज्ञ जितके अचूक गणिते करतात तितके आपण करत नाही असे म्हटल्यावर आता आपण या व्हॅल्यूज मिळवू शकाल आधी R1 R2 डॅश X1 आणि X2 डॅश आणि त्याच प्रमाणे Rc आणि Xm ची व्हॅल्यूज कमीत कमी एक चांगली अचूक मर्यादा ती स्वीकार्य अचूकता आहे की आम्ही त्यांना प्रयोगात्मक पणे प्राप्त करू शकू की नाही तीआपल्याला करण्याची एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट जी आपल्याला आता माहित आहे की R1 X1 मध्ये होणारे व्होल्टेज ड्रॉप या साठी न विचारलेले आहेत परंतु आम्हाला त्यांच्या बरोबर जावे लागेल आपण त्यांना कमी करू शकतो तर आपण पुढील काही मिनिटांत या दोन प्रश्नांची उत्तरे देणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कमी होऊ शकतो की नाही आपण व्होल्टेज कमी करू शकतो मालिका व्होल्टेज ड्रॉप करते हाच पहिला प्रश्न आहे ज्याचे आपण उत्तर देणार आहोत जर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप कमी करायचा असेल तर R1 आणि सर्वप्रथम कमी करावे लागेल ज्याची प्रतिरोधकता अगदी कमी आहेअशी जास्तीत जास्त सामग्री वापरायची आहे म्हणूनच तांबे अधिक महाग असले तरीआम्ही सहसा तांबे कॉइल वापरतो बहुतेक ट्रान्सफॉर्मर्स केवळ तांबे कॉइल वापरतात परंतु काही वेळा जेव्हा आम्ही ती राखाडी बाजारातून विकत घेतो तेव्हा ते आधी पासून जुन्या मोटार किंवा इतर वस्तूंमध्ये तांबे वापरतात ते बाहेर काढले पुन्हा मारले जेणे करून ते चांगले तांबे दिसेल ते चांगले तांबे दिसते आणि नंतर ते ठेवले आणि नेहमीच आपल्याला आढळते की त्या मध्ये काही दिवसांत ट्रान्सफॉर्मर अयशस्वी होतो म्हणूनच सामान्यत किमान आम्ही प्रयोगशाळेत जेव्हा खरेदी करतो तेव्हा आम्ही खात्री करुन घेतो की आम्ही त्याची योग्य प्रकारे चाचणी केली आहे ट्रान्सफॉर्मर चे सर्व पॅरामीटर्स आणि जेव्हा आम्हाला माहित आहे की जेव्हा हे चांगले आहे तेव्हा आम्ही पैसे भरतो तेच आम्ही करतो आणि आम्ही बर्यापैकी नामांकित उद्योगांकडून ऑर्डर देण्याचा प्रयत्न करतो तर ही प्रतिकार शक्ती कमी असणे हे सुनिश्चित करणे महत्वाचे आहे कीट्रान्सफॉर्मर ची कार्यक्षमता निर्देशांक कार्यक्षमता आणि व्होल्टेज नियमनाप्रमाणेच व्होल्टेज ड्रॉप एका विशिष्ट मर्यादे मध्ये असावा म्हणून या गोष्टी केल्या पाहिजेत असल्यास काय होते प्रोफेसर जर आपण ते वापरत असाल तर बघा मूलत निश्चितपणे ऑक्सिडायझेशन होते आणि जेव्हा ते ऑक्सिडायझेशन होते जोपर्यंत आपण ऑक्सिडेशन भाग काढून घेत नाही तो पर्यंत प्रतिकार कमी होणार नाही हे लोक काय करतात इतर पृष्ठभागा चे काय प्रोफेसर सर्वत्र आपण विशिष्ट गेज जाडीसाठी प्रत्यक्षात तार निवडता तेव्हा आपण ते विचारात घेत आहोत आपण असे गृहित धरत आहोत कीसंपूर्ण क्रॉस सेक्शनलएरिया करंटच्या ताब्यातआहे तर जर बाह्यशेल करंटने व्यापलेला नसेल कारण तो अत्यंत प्रतिरोधक आहे तर आपण अंतर्गत कोर ओव्हर हाट करीत आहात जे चांगले नाही तर सामान्यत असे नाही की एक वायर निवडणे चांगले नाही ज्याची जाडी आपण करंटच्या मर्यादेनुसार अपेक्षित असलेल्या पेक्षा कमी असेल तर सामान्यत आपण या विचारात जाता की आपण 1 25 किंवा 1 5 च्या सुरक्षिततेचा एक घटक द्याल म्हणून जर मला अशी अपेक्षा असेल कीमाझ्या ताम्रपात्रातून 15 A करंट वहावा लागला असेल तर तांबे सहन करू शकणार्या करंट घनतेचे प्रमाण किती आहे हे मी सांगेन आणि सुरक्षिततेचा घटक म्हणून मी साधारणपणे 1 5 पट 15 ठेवेल आणि मग मी वायर निवडण्यासाठी असलेल्या क्रॉस सेक्शनचे क्षेत्रफळ कोणत्या करंटच्या तीव्रतेवर अवलंबून असेल ते निवडेल आशा प्रकारे आपल्याला निवडावे लागेल तर सर्व प्रथम R1 आणि शक्य तितके कमी असावे तर सर्वसाधारणपणे चांगल्या प्रतीच्या तांबे वायरची निवड करुन याची खात्री केली जाईल आम्ही इच्छित करू असलेली दुसरी गोष्ट म्हणजे गळती कमी करणे तर गळतीचा प्रवाह कमी करण्यासाठी आपण सामान्यत प्राथमिक आणि दुय्यम शक्य तितक्या त्याच लिंब मध्ये सँडविच ठेवले पाहिजे तर जर मी असे म्हटले तर ट्रान्सफॉर्मर चाकोर काय आहे मी येथे प्राथमिक ठेवू शकते समजू की ही प्राथमिक कॉईल आहे मग मी त्याखाली पुन्हा दुय्यम कॉईल ठेवू शकेन मी पुन्हा येथे प्राइमरी ठेवेल आणि मी पुन्हा एकदा येथे दुय्यम ठेवेल त्याच प्रमाणे मी हे पुढील लिंबवर देखील ठेवते म्हणून माझ्याकडे सतत प्राथमिक आणि माध्यमिक प्राथमिक दुय्यम सँडविच असणार आहे आणि नक्कीच मी या दोन मालिका जोडल्या पाहिजे मला या दोघांना मालिकेत जोडावे लागेल त्याचप्रमाणे मला या दोन मालिकांना जोडणे आवश्यक आहे म्हणूनच मी त्यांना अपरिहार्यपणे जोडणे आवश्यक आहे यात काही शंकानाही कारण सर्व वळणे मालिकेमध्ये यावी लागतील तरच आपल्याला संपूर्ण व्होल्टेजच्या बरोबरीने प्रत्येक वेळेस N टाइम्स व्होल्टेज पर टर्न मिळणार आहे म्हणून मला त्यांना मालिकेमध्ये जोडावे लागेल परंतु माझ्याकडे एका विशिष्ट अवयवामध्येच प्राथमिक आणि दुय्यम सँडविच असेल आणि पुढील लिंब देखील प्रोफेसर आम्ही ते ही करू शकतो तो आणखी एक मार्ग आहे कॉन्सेन्ट्रीक कॉइल आम्ही त्यांना कॉन्सेन्ट्रीक कॉइल म्हणतो तर जर ही बाब तुलनात्मक व्होल्टेजची असेल जर प्राथमिक आणि दुय्यम दोन्ही तुलनात्मक व्होल्टेज असतीलतर तुलनात्मक व्होल्टेजची गोष्ट येईल जेव्हा मला फक्त आयसोलेशन स्थापित करावासा वाटेल कदाचित माझ्याकडे 220V प्रणाली असेल आणखी एक 220 V प्रणाली असेल आम्ही अर्थ एकत्र घेऊ इच्छित नाही तर माझ्याकडे एक प्राथमिक 220V एक दुय्यम 220V असेल ज्या प्राथमिक कडून मी व्होल्टेज पुरवते त्या दुय्यम बाजूने मी काही मोटर किंवा लोड किंवा रेक्टिफायर किंवा काही जोडले आहे तर मला प्राथमिक आणि माध्यमिक यांच्यात अगदी स्पष्टपणे अलगाव हवा आहे अशा परिस्थितीत ते समान व्होल्टेज रेटिंगचे असतील तर आपण त्यांना असे ठेवू शकतो तर मी याला सँडविच असे म्हणते ही सँडविच कॉईल आहे तथापि माझ्याकडे कॉन्सेन्ट्रिक कॉइल सारखे काही तरी आहे कॉन्सन्ट्रिक कॉइल हे आता सांगितले आहे जेणे करून माझ्या कडे येथे प्राथमिक असेल हे लिंब भोवती वाउंड आहे आणि दुय्यम देखील कदाचित त्या भोवती असेल म्हणून मी क्रॉस सेक्शन किंवा रेखांशाचा विभाग असे काही तरी दर्शवित आहे जर मी असे म्हटले की हे माझे कोर आहे माझ्याकडे अशी एक कॉइल असणार आहे तर हे सर्व कॉईल ने व्यापलेले आहे असे आपण म्हणूया हे प्राथमिक असू शकते आणि माझ्याकडे या भोवती दुय्यम असेल तर कदाचित ही माझी प्राथमिक कॉईल आहे आणि ही दुय्यम कॉइल असणार आहे आणि ही गाभा असणार आहे तर हे च कॉन्सेन्ट्रिक कॉइल आहे हे चौरस आकारात असू शकते ते गोलाकार आकारात असू शकते आपण कसे डिझाइन केले या वर लॅमिनेशन अवलंबून आहे हे आपण स्पष्टपणे अवलंबून असलेल्या लॅमिनेशन्सवर अवलंबून आहे कारण जर माझ्या कडे सर्व आकार आणि त्याच आकाराचे लॅमिनेशन असतील तर हे चौरस असणार आहे त्या ऐवजी मी संपूर्ण जाडी किंवा एकूण रुंदीक्रमाने कमी करीत आहे तर ते त्रिकोणी सारखे दिसेल किंवा ते मुळात अशा प्रकारे माझ्या कडे असलेल्या अशा गोष्टी सारखे असेल तर माझ्या कडे असे काही तरी असू शकते मी ते अंदाजे दर्शवित आहे तर दुसर्या बाजूने देखील असेच जाऊ शकते तर मी हे वर्तुळात अंदाजे ठरवू शकते मी हे देखील करू शकते त्यामुळे ते अवलंबून आहे आता कृपया लक्षात घ्या की कोर देखील प्रवाहकीय आहे किंवा ते धातूचा आहे आणि प्राथमिक आणि दुय्यम कॉइल्स निश्चितपणे ते तांबे बनलेले आहेत ते देखील वाहक आहेत आम्ही त्यांच्या भोवती इन्सुलेशन ठेवू यात काही शंका नाही जर प्राथमिक चे कमी व्होल्टेज रेटिंगचे असेल तर आपण प्राथमिक आत आणि दुय्यम बाहेर ठेवू कारण जर दुय्यम 400 KV असेल आणि प्राथमिक 15kV असेल तर 15 kV ला फक्त कमी इन्सुलेशन आवश्यक असेल तर 400kV ला जाड इन्सुलेशन आवश्यक असेल आणि कारण मला जाड इन्सुलेशन आवश्यक आहे अगदी स्पष्टपणे सांगायचे झाले तर कॉईलची वळणे बहुदा अधिक व्यासाची असतील कारण ती खरोखर जाड असेल त्यास लहान व्यासाच्या कॉईलमध्ये वळविणे फार कठीण जाईल तर एक गोष्ट म्हणजे कॉइलसाठी अंतर्भूत व्यासामुळे मला मिळेल व्होल्टेज रेटिंग वाढल्यामुळे माझ्याकडे जाड इन्सुलेशन असेल म्हणून कॉईलचा व्यास मोठा आणि मोठा होईल तथापि आणखी एक कारण आहे कारण कोर देखील धातूचा आहे मला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की इन्सुलेशनची मोडतोड शक्ती व्होल्टेजचा सामना करण्यास पुरेसे चांगले आहे कॉइल इन्सुलेशन वर पंचर बनवते आणि विद्युत्कोर साठी प्रवेश करते तर कोर आणि कॉईल केवळ इन्सुलेशन द्वारे विभक्त केली गेली आहे जर व्होल्टेजची शक्ती जर मी बोलत आहे किंवा जेथे सेंटीमीटर आहे मी इन्सुलेशनच्या जाडी बद्दल बोलत आहे जर ते इन्सुलेशन सामर्थ्यापेक्षा जास्त असेल तर इन्सुलेशन पंचर होईल विभक्ततेच्या अंतरानुसार मला जास्त व्होल्टेज आवश्यक असेल जर ते कमी व्होल्टेज रेटिंग असेल तर मी ते कोरच्या जवळ ठेवू शकेन जर ते मोठे व्होल्टेज रेटिंग असेल तर मी त्यास कोर पासून दूर ठेवते तर मोठ्या व्होल्टेज रेटेड वायंडिंग बाहेरील कोसेंट्रिक सर्कल मध्ये ठेवली जाईल तर कमी व्होल्टेज रेटेड कॉईल अंतर्गत आतील कोसेंट्रिक वर्तुळात ठेवली जाईल तर पुन्हा गळतीची प्रतिक्रिया कमी होण्याचा हा एक मार्ग आहे तर सॅन्डविचेड कॉइल्स आणि कॉन्सेन्ट्रिक कॉइल्स गळती ची प्रतिक्रिया कमी करण्या चे हे दोन मार्ग आहेत अजून एक सामान्यपणे केले जाते आम्ही ते करण्याचा प्रयत्न करते आपण कधीही कोर रुंद आणि दाट करीत नाही आम्ही त्यास पातळ बनवण्याचा प्रयत्न करते आणि या प्रकारच्या वाईट रेखांकना बद्दल मला खेद आहे अशा प्रकारे आपण हे बनवितो जेणेकरून हवेचा मार्ग खरोखर लांब होईल हा वायुमार्ग आहे जर मी असे म्हणत आहे की फ्लक्सचा असा मार्ग आहे तो खिडकीतून जात आहे म्हणून आपणयाला विंडो असे म्हणु आणि हे लिंब आहेत कोर चे लिंब आणि कोरची खिडकी विंडो सामान्यत पातळ आणि लांब बनविली जाते ज्यामुळे हवेच्या अंतराच्या मार्गाची लांबी खरोखरच वाढते लांबी वाढते आम्ही एकंदरच याला रिलक्टंस असल्याचे म्हटले आहे तर रीलक्टंस आणखी आणि पुढे वाढत आहे जर पुढे आणि पुढे वाढत गेले तर हवेच्या अंतरात सुटणार्या रेषांची संख्या कमी होईल हवेच्या अंतरात जाणाऱ्या रेषांची संख्या कमी होते गळती कमी होते स्वत लाकोर पर्यंत मर्यादित ठेवणाऱ्या एकूण रेषांची संख्या त्यानुसार वाढविली जाईल तर गळती कमी करण्याचे तीन मार्ग म्हणजे एक म्हणजे विंडोची लांबी वाढविणे दुसरे म्हणजे सँडविच कॉईल तिसरा म्हणजे कॉनसेंट्रिक कॉइल आणि चौथा शेलप्रकार बांधकाम आपण शेलप्रकार आणि कोर प्रकार पाहिले आहेत कोअर प्रकार बांधकाम नेहमीच हवेच्या सभोवतालच्या हवे ला अधिक वर्धित करते जिथे ते अधिक बनवते शेल प्रकाराच्या बांधणीत बहुतेकदा लोखंडाच्या सभोवती असतात तर हवेमध्ये महत्प्रयासाने काहीही सुटत नाही तर शेल प्रकार बांधकाम सामान्यत गळती थोडीशी वाढवते किंवा कमी करते तर ट्रान्सफॉर्मर च्या बाबतीत गळती कमी करण्याचे हे चार मार्ग आहेत ठीक आता आम्ही R1रिडक्शन आणि X1 रिडक्शन चे महत्त्व पाहिले आहे तर ट्रान्सफॉर्मरच्या पॅरामीटर्स किंवा समकक्ष सर्किट पॅरामीटर्सचा अंदाज कसा घ्यावा हे पाहण्याचा प्रयत्न करूया तर ट्रान्सफॉर्मरच्या समकक्ष सर्किट पॅरामीटर्स शोधण्यासाठी ट्रान्सफॉर्मर मध्ये घेतल्या जाणार्या दोन चाचण्यांकडे पाहण्याचा प्रयत्न करूया तर त्यापैकी एक म्हणजे ओपन सर्किट टेस्ट किंवा नो लोड टेस्ट इतर एक शॉर्टसर्किट टेस्ट आहे असे करण्या ऐवजी आम्ही फक्त ट्रान्सफॉर्मर लोड करू शकलो असतो समजू की माझ्याकडे 2 2KVA 220 आहे जे आपण घेतलेले पुन्हा 220 बाय 110 V तेच पॅरामीटर ट्रान्सफॉर्मर वर घेऊ मला या ट्रान्सफॉर्मर वर चाचणी घ्यायची असेल आणि मी ती पूर्ण प्रमाणात लोड केली की नाही हे शोधून काढायचे असेल तर ट्रान्सफॉर्मर खरोखर कसे काम करत आहे जेव्हा मी हे पूर्ण प्रमाणात लोड करते किंवा मी इंडक्टीव्ह लोड ने लोड करते तेव्हा मी हे निश्चितपणे परीक्षा घेते परंतु ट्रान्सफॉर्मर्स सामान्यत आपण वापरतो तेव्हा ते कसे वर्तन करीत आहे हे त्याचे स्पष्ट चित्र दिसेल पॉवर स्टेशन किंवा उद्योगांमध्ये ती सर्व हजारो MVA किंवा किमान शेकडो MVA रेटिंग्ज आहेत उदाहरणार्थ आम्ही ज्या पॉवर स्टेशनमध्ये 400MVA उर्जा उत्पन्न करतो त्या मध्ये आपण जे वापरतो ते 400MVA ट्रान्सफॉर्मर असेल जे कदाचित 15kV किंवा 20kV400KV असेल हा प्रकार आपण पॉवर स्टेशन मध्ये पाहणार आहोत आणि जर मला हे ट्रान्सफॉर्मर लोड करून थेट चाचणी घ्यायची असेल तर ते खरोखर एक महत्त्वाचे कार्य असेल सर्व प्रथम मला असे कसे सापडेल जे 400MVA जे काही वाहून नेईल जे 400 KV ने विभाजित केले आहे बराच काही करंट आहे तर मला मूलत लोड प्राप्त करावे लागेल जे प्रत्यक्षात बरेच करंट वाहून नेईल आणि यामुळे इतकी शक्ती नष्ट होईल मग मी ते थंड करण्यास सक्षम असावे तर अशा ट्रान्सफॉर्मर ची प्रत्यक्षात लोड करुन तपासणी करणे माझ्यासाठी खरोखर अवघड आहे आणि ही शक्तीचा अपव्यय होईल तर असे करण्याऐवजी जर मी असे काही करू शकले तर अशी स्थिती निर्माण करेल जी ती प्रत्यक्षात लोड न करता पूर्ण पणे लोड करण्याइतके असेल आणि आम्ही या दोन चाचण्यांमध्ये असेच करते ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट चाचण्यां मध्ये आम्ही अशा परिस्थिती उद्भवत आहोत की ट्रान्सफॉर्मर अशा ऑपरेटिंग अवस्थेतून ठेवले गेले आहे जे सामान्य लोडिंग स्थितीचे अनुकरण करेल जरी एकाच वेळी नाही माझा अर्थ ओपनसर्किट चाचणी मध्ये आहे आपण रेट केलेले व्होल्टेज परंतु कमी करंट लागू करते आणि शॉर्ट सर्किट चाचणी असलेल्या इतर चाचणी मध्ये आपण रेट केलेले परंतु कमी व्होल्टेज लागू करते या दोन चाचण्यां मध्ये आपण हेच करतो विद्यार्थीःरेट केलेले व्होल्टेज V1 किंवा E1 काय आहे प्रोफेसरःV1 कारण E1 ट्रान्सफॉर्मरच्या अंतर्गत आहे ज्यास आपण मोजू शकत नाही आणि V1 आणि E1 मधील फरकानंतर बरेच काही नाही हेच कारण आहे की आम्ही पुन्हा अभियांत्रिकी अंदाजात जातो हेच कारण आहे तर जर आम्ही ते प्राथमिक बाजूला 220V किंवा दुय्यम बाजूला 110 व्होल्टच्या अधी न केले तर मी असे म्हणते की रेटेड व्होल्टेज म्हणून ते रेटेड व्होल्टेजच्या अधीन आहे त्याचप्रमाणे जर आपण दुय्यम बाजूने 20A किंवा प्राथमिक बाजूने 10 A पास केले तर मी त्यास रूपांतरण रेटेड करंटच्या अधीन आहे असे म्हणतो आणि हेच आम्ही अनुक्रमे शॉर्ट सर्किट टेस्ट आणि ओपन सर्किट टेस्ट दरम्यान करतो म्हणून ओपन सर्किट टेस्टमध्ये जसे की नावावरून सूचित होते आम्ही दुय्यम खुला ठेवणार आहोत तर समजा हे माझे ट्रान्सफॉर्मर आहे आणि मग मी हे ओपन सर्किट ठेवणार आहे आणि येथे माझे कोर आहे आणि नेहमीच खुले सर्किट भाग उच्च व्होल्टेज बाजूच्या अनुरूप असेल ओपन सर्किट वायंडिंग HV वायंडिंग असेल तर ही LV वायंडिंग असेल LV कमी व्होल्टेज वायंडिंगशी संबंधित असेल तर दुसरा उच्च व्होल्टेज वायंडिंग आहे म्हणून जर माझ्याकडे 220 बाय 110 ऐवजी असेल जर मीविचार केला तर ते देखील तसे असू शकते जर तसे असेल तर मी नेहमी 110 Vलागू करण्याचा प्रयत्न करते कारण त्या प्रकारचा स्रोत माझ्यासाठी सहज उपलब्ध आहे 22KV मिळणे माझ्यासाठी अवघड असेल म्हणूनच मी ओपन सर्किट टेस्टच्या बाबतीत उत्साही होण्यासाठी कमी व्होल्टेज वायंडिंग निवडण्याचा प्रयत्न करेन कारण मी रेटेड व्होल्टेज लागू करण्याचा विचार करीत आहे तर रेटेड व्होल्टेज एक तर कमी व्होल्टेज किंवा उच्च व्होल्टेज शी संबंधित असणे आवश्यक आहे परंतु तार्किकदृष्ट्या मला उच्च व्होल्टेज साइड पेक्षा कमी व्होल्टेजच्या बाजूला व्होल्टेज लागू करणे सोपे होईल कारण उच्च व्होल्टेजेस सामान्य नाहीत उच्च व्होल्टेज स्त्रोत सामान्य नाहीत तर आता मी काय करणार आहे ते लागू करायचे आहे म्हणूनच आपण प्रयोगशाळेत जे करतो ते variac किंवा ऑटोट्रान्सफॉर्मरद्वारे करायचे आहे आपण थोड्या वेळाने ऑटोट्रान्सफॉर्मर बद्दल अभ्यास करू पण असे सांगू की माझ्याकडे हे आहे एक फेज 220 V 50HZ AC म्हणून हे उपलब्ध आहे आता मी याला ऑटोट्रान्सफॉर्मर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्तूंशी जोडणार आहे ऑटोट्रान्सफॉर्मर एक प्रेरक लोह कोर प्रेरणा सारखे आहे दुसरे काहीच नाही माझ्या कडे फक्त कॉइल ची संख्या मोठी आहे ते लोखंडी कोअर मध्ये बांधलेले आहे आता मी हे संपूर्ण व्होल्टेज त्या कॉईलवर लावत आहे आता जर मी फक्त ४ संख्या वळणांवर टॅप करीन तर मला अर्धा व्होल्टेज मिळेल वळणाची संख्या अर्ध्यावर येईल जर मी वळणांची 100 टक्के संख्या टॅप केली तर मला पूर्ण व्होल्टेज मिळेल जर मी फक्त 75 टक्के वळण निवडले तर मला फक्त 75 टक्के व्होल्टेज मिळेल हे प्रतिरोधक लॉस न करता संभाव्य विभाजका इतकेच चांगले आहे हेच आहे मला कोणतेही प्रतिरोधक लॉस होत नाही आणि हे लोखंडी कोर कॉइलच्या अत्यधिक आगमनात्मक स्वभावामुळे कार्य करते तर येथून मी हे व्होल्टेज एम्मीटर आणि वॅटमीटरच्या सहाय्याने कमी व्होल्टेज वायंडिंग ला लागू करणार आहे तर हे वॅट मीटर प्राथमिक कॉइल आणि इनपुट स्त्रोतामध्ये जोडलेले आहे आता कृपया नोंद घ्या की दुय्यम बाजूस कोणतेही करंट चालू नाही म्हणून I2 हा 0 आहे येथे माझ्याकडे जेवढे I1 आहेते बरोबर असेल जे खरं म्हणजे नो लोडकरंट आहे त्या पेक्षा जास्त काही नाही तर मी ओपन सर्किट टेस्ट मध्ये जे घेत आहे ते फक्त नो लोड करंट आहे आणि जसे आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मर चा नो लोडकरंट कमी आहे कारण नो लोडचे लॉस कमी झाले आहे आणि कोरची पारगम्यता देखील खूपच उच्च आहे तर मी म्हणू शकते की मी R1 आणि X1 म्हणू शकणार्या ट्रान्सफॉर्मरच्या मालिकेच्या प्रतिरोधाचा विचार केलातरी मालिकेतला प्रतिकार लॉस खरोखरच कमी असेल चला प्रमाण घेऊ जर मी असे म्हटले की 100 टक्के भारला माझ्याकडे 100 वॅट्स असणार आहेत जेव्हा माझ्याकडे करंट चे फक्त 5 टक्के किंवा 2 टक्के वाहणारे प्रवाह असतील तर करंट केवळ 0 02 I1 असेल उदाहरणार्थ आणि या स्थितीत काय नुकसान आहे ते मला पहावे लागेल ते 0 हे नो लोड अट मालिकाप्रतिकार लॉस होईल म्हणून जर मी हे पाहण्याचा प्रयत्न केला तर हे 0 0004 आहे म्हणजे ते 4 टक्क्यांहून ही कमी नाही ते ० ०4 टक्के आहे मी R1 मध्ये जे केले आहे त्यापैकी ० ०4 टक्के पूर्ण लोड परिस्थितीत लॉस आहे तर मूळत जर ते 100 वॅट्स होते तर आता लॉसच्या रूपात माझ्याकडे फक्त 0 04 वॅट्स असतील मी आहे म्हणजे ते खरोखरच लहान असेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष करू शकेन म्हणून लोड नसलेल्या अवस्थेत आपण हे घेतो की व्होल्टेज ड्रॉप तसे च पॉवर लॉस होण्यामध्ये मालिका मापदंड कधीही महत्त्व देत नाहीत तर मी ज्या सीरिज पॅरामीटर्स चा अगदी अगदी विचार करू शकते ते R1 आणि X1 आहे कारण R2 आणि X2 ची देखील कोणतीही भूमिका निभावलेली नाही हे कोणतेही करंट देखील चालवत नाही तर R1 आणिX1 हे दोन्ही ओपन सर्किट किंवा नो लोड स्थितीत ट्रान्सफॉर्मर मधून वाहणाऱ्या प्रमाणात मला करंट जास्त प्रमाणात मिळणार नाही या कारणास्तव फार च महत्त्व नाही तर मी सर्वसाधारणपणे असे म्हणू शकते की ओपन सर्किट टेस्टमध्ये आपल्याला वॅट मीटर चे वाचन म्हणून काय मिळते म्हणून जर मी याला W0 म्हणू शकते तर ते फक्त कोर लॉस होईल तांबे लॉस होण्यास काहीच योग दान नाही त्या बद्दल पुन्हा विचार करुया मी रेट केलेले वारंवारते वर रेट केलेले व्होल्टेज लागू करीत आहे तर फ्लक्स रेटेड व्हॅल्यूनुसार वळणांच्या संख्येवर जाईल हेच समीकरण म्हणून लिहिले आहे जर मी E1 बद्दल बोलत असेल तर हे N1 आहे म्हणूनच जर मी फ्लक्स व्हॅल्यूकडे पाहिले तर मी रेट केलेले व्होल्टेज लागू करीत असल्यास ते प्राथमिक बाजूचे आहे की दुय्यम बाजूने असले तरी काही फरक पडत नाही जो पर्यंत वारंवारता आणि व्होल्टेज रेटमूल्यावर असतात तो पर्यंत फ्लक्सरेटेड मूल्यावर जाईल तर जर ते रेटेड मूल्याचे असेल तर मी मूलतः एकूणच चुंबकीय सर्किटकडे असे वर्तन दर्शवित आहे जे नाममात्र ऑपरेटिंग शर्तींसारखेच आहे तर सामान्य परिचालन परिस्थितीत तथापि चुंबकीय सर्किट असू शकते जे या अवस्थेत ट्रान्सफॉर्मर द्वारे दर्शविलेले वर्तन आहे तर जर फ्लक्स रेटमूल्यावर असेल तर वारंवार तारेट केलेल्या मूल्यावर असेल व्होल्टेज रेटमूल्यावर असेल तर मी सांगू शकते की कोर लॉस रेटमूल्यावर होईल तर तांबे लॉस खूपच कमी आहेत तर मी वॅट मीटरने जे काही वाचत आहेते मी रेटेड कोर लॉस किंवा नो लोड लॉस म्हणून कॉल करेन योगायोगाने होणारा मुख्य लॉस लोखंडीलॉस असे म्हटले जाते आणि त्यांना तांब्याचे नुकसान देखील म्हटले जाऊ शकते याचा अर्थ स्थिर लॉस स्थिरलॉस आम्ही याला म्हणतो कारण आम्ही असे मानतो की जर ट्रान्सफॉर्मर 50Hz आणि 400V साठी रेट केले गेले असेल तर ते नेहमीच 400V आणि 50 Hz वर ऑपरेट केले जाईल आपण कधी ही कमी व्होल्टेज वर ऑपरेट करू शकत नाही बहुधा कधी कधी आम्ही वेगवेगळ्या वारंवारते वर ऑपरेट करतो ज्या साठी ते रेट केले गेले आहे त्यापेक्षा तर जर आपण असे गृहित धरले की जोपर्यंत व्होल्टेज आणि वारंवारता स्थिर ठेवली जाते तोपर्यंत लोखंडी लॉस किंवा कोरचे लॉस स्थिर असतात म्हणून आम्ही त्यांना स्थिर लॉस मध्ये कॉल करतो तर याला स्थिर लॉस म्हणतात कारण व्होल्टेज आणि वारंवारता सामान्यत स्थिर म्हणून ठेवली जातील हे एकमेव कारण आहे तर आपण नो लोड चाचणीतून बाहेर पडतो म्हणजे आपल्याला W० V० आणि I0 मिळणार आहेत ही तीन रीडिंग्ज आपल्याला मिळणार आहेत V0 ला नेहमीच मूल्याचे मूल्य दिले जाईल जर हे डिझाइन केलेले ट्रान्सफॉर्मर असेल तर मी कदाचित Irated च्या 5 टक्क्यांपेक्षा कमी असू शकणार नाही आणि हे कोर लॉस होणार आहे तर समांतर सर्किट मधील उर्वरित समतुल्य सर्किट पॅरामीटर्स मिळविण्यास मी सक्षम असले पाहिजे कारण समांतर सर्किट म्हणजेच चुंबकीयते बद्दल समांतर सर्किट चा समांतर भाग तर मी म्हणण्यास सक्षम असावे तर वजा करता येतो एकदा माझ्याकडे आल्यावर मी म्हणायला सक्षम असावे पहा आपण फेझरडायग्राम काढला जर तुम्हाला आठवत असेल तर जर हे V असेल तर मी यासह Ic घेईन आणि मी यासह Im कडे जाईन तर मला जे मिळते त्याचा परिणाम सध्या कुठे तरी असेल जे I0 शी संबंधित आहे आणि मी म्हणू शकते तर हेच आहे जर हे असेल तर मीहे सांगण्यास सक्षम आहे आणि एकदा मलाहे झाल्यावर मी इतकेच म्हणू शकते की ते समांतर आहेत तर मीम्हणण्यास सक्षम आहे आणि जर तो एक आदर्श ट्रान्सफॉर्मर असेल तर Rc आणि Xm चे मूल्य किती असेल जर तो एक आदर्श ट्रान्सफॉर्मर झाला असता तर Xm अनंत किंवा 0 किती असेल नक्की अनंत हे अनंत असणे आवश्यक आहे कारण Im 0 असणे आवश्यक आहे मी कोणत्याही करंट शिवाय फ्लक्स स्थापित करण्यास सक्षम आहे जर पारगम्यता अनंत असेल तर कोणत्याही MMF शिवाय मी कोर मध्ये फ्लक्स स्थापित करण्यास सक्षम आहे तर आदर्श ट्रान्सफॉर्मर साठी हे दोघे अनंत असले पाहिजेत कारण माझ्याकडे कोणताही Ic नाही मी कोणताही Im घेणार नाही माझे कोणते ही कोर लॉस होणार नाही फ्लक्स स्थापित करण्यासाठी मला करंटची आवश्यकता नाही विद्यार्थीःआदर्श ट्रान्सफॉर्मर मध्ये कोर लॉस 0असतो Rc 0 असू शकतो का प्राध्यापक Rc 0 असल्यास Ic अनंत असेल तर Ic अनंत असल्यास ट्रान्सफॉर्मर चा नो लोड करंट अनंता कडे जाईल ट्रान्सफॉर्मरमध्ये मी कोणताही भार कनेक्ट करीत नसल्यास ते एक आदर्श ट्रान्सफॉर्मर असल्यास नो लोड करंट 0 असेल कळाले तर माझ्याकडे Rc एकतर 0 असू शकत नाही आपण जे बोलता ते बरोबरआहे जर Rc 0 असेल किंवा जर Rc 0 असेल तर त्याचे कोर लॉस 0 असेल परंतु जरी हे खरे आहे की माझ्याकडे Rc हा 0 असेल तर नो लोडकरंट अक्षरशः अनंत होईल ते समांतर आहेत लक्षात ठेवा Rc आणिXm समांतर आहेत तर जर Rc 0 असेल तर माझ्याकडे नो लोडकरंट अनंत असेल जे असे होणार नाही जे तसे होऊ नये